व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणनावरील या सत्रात आपले स्वागत आहे माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझे संपर्क येथे दिला आहे म्हणून एकदा तुम्ही या व्हिडीओतून गेलात आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला त्याबद्दल नेहमी ईमेल करू शकता आणि मी शक्य तितक्या लवकर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर हा 7 वा धडा आहे जेथे आपल्या कपंनी संदर्भातील स्थूल वातावरण भाग III म्हणजेच तांत्रिक वातावरण समजून घेणे आणि सूक्ष्म वातावरण पार्ट 1 देखील समजून घेणे समाविष्ट आहे म्हणून आपण या व्हिडिओमध्ये स्थूल वातावर ते सूक्ष्म वातावरणाकडे संक्रमण करीत आहोत म्हणून आपण तांत्रिक वातावरण पाहत आहोत जगातील ताज्या घडामोडींशी सुसंगत राहण्यासाठी हे पर्यावरणाचे चौथे आणि शेवटचा घटक आहे ज्याचे विश्लेषण करणे आणि ते समजून घेणे आवश्यक आहे त्यामुळे तंत्रज्ञानामुळे इंटरनेटद्वारे जगभरातील माहितीचे जलद हस्तांतरण शक्य झाले आहे उच्च तंत्र उत्पादनांनी पुरवठादारांना विजेच्या वेगाने आणि अचूकतेने ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम केले आहे आता फास्ट फूड रेस्टॉरंट्स हे खरोखर उच्च तंत्र कारखाने झाले आहेत जे कमीतकमी वेळेत उच्च दर्जाचे अन्न तयार करत आहेत तर तंत्रज्ञानाने आपल्याला इथ पर्यंत पोहचविले आहे सेवा उच्च तंत्रज्ञानाची वाढती मदत घेत आहेत वेळेवर काम करणे आणि श्रम बचत करणे अचूक स्वयंचलित टेलर मशीनचा वापर करणे व्हॅक्यूम क्लीनर चा वापर करणे किंवा खोली उघडण्यासाठीचा वापरला जाणारा कार्ड असेल ज्याद्वारे अतिथी त्याच्या खोलीत प्रवेश करू शकतो आणि हॉटेलमध्ये पुरविल्या जाणाऱ्या इतर सेवा ही सर्व उच्च तंत्र सेवांची उदाहरणे आहेत त्यामुळे आपण पाहतो की उच्च तंत्रज्ञानाचा जगभरातील सेवा आणि सेवा वातावरणावर परिणाम होत आहे म्हणून तंत्रज्ञान ग्राहकांसाठी सेवांच्या खरेदी आणि वापरावर कसा परिणाम करत आहे हे आपण समजून घेतले पाहिजे ज्या कंपन्या कार्यक्षमतेत आघाडीवर राहू इच्छितात ते तंत्रज्ञानातील प्रगतीवर लक्ष ठेऊ शकतात तंत्रज्ञानातील प्रगतीचे दस्तऐवजीकरण आणि प्रसार करू शकतात ज्याचा वापर ते ग्राहकांना समाधानी करण्यासाठी व खुश करण्यासाठी करू शकतात उदाहरणार्थ गिंजर हॉटेल्सने पाहिले की सुशिक्षितअसलेले ग्राहक वेळेला महत्व देतात तसेच त्यांना उच्च तंत्रज्ञान असणारी उत्पादने आणि सेवा हाताळण्यास आवडतात त्यानुसार त्यांनी हॉटेल सेवा सुरू केली जिथे ग्राहक स्वतःची मदत स्वतःच करू शकतात जसे की ते स्वतः कोणाची ही मदत न घेता आपले रूम उघडू शकतात स्वतः लिफ्टला ऑपरेट करू शकतात किंवा स्वतःसाठी चहासुद्धा बनवू शकतात म्हणून आपण पाहू शकतो की जिंजर हॉटेल्सने हॉटेलमधील ग्राहकांना मदत मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला व त्यासाठी त्या ग्राहकांना अगदी 5 स्टार हॉटेलपेक्षा किंवा 3 स्टार हॉटेल पेक्षाही कमी किंमत मोजावी लागेल तर स्थूल वातावरणाचे निरीक्षण करणे पाहूया तर आपण पाहत आहोत की स्थूल वातावरणाचे वेगवेगेळे घटक एकमेकांशी कसे संवाद साधत आहेत त्यामुळे मॅक्रो पर्यावरणाचे वेगवेगळे भाग एकमेकांशी कसे संवाद साधतात हे आपण पाहतो त्यामुळे स्फोटक लोकसंख्या वाढ जी एक सामाजिक घटना आहे ती अधिक स्त्रोत कमी होण्यास कारणीभूत ठरते जी एक आर्थिक घटना आहे आणि प्रदूषण जे ग्राहकांवर अधिक कायदे लादण्यास प्रवृत्त करते इतर राजकीय घटक जे ग्राहकांना परवडणाऱ्या दरावर नवीन तांत्रिक उपाय शोधण्यासाठी प्रवृत्त करतात ज्यामुळे सामाजिक दृष्टिकोन आणि वर्तन बदलू शकतात तर आपण पाहतो की हे राजकीय अर्थव्यवस्था सामाजिक आणि तांत्रिक मुद्दे ते एकमेकांमध्ये मिसळले आहेत आणि यापैकी एकामधील बदल इतर प्रकारच्या स्थूल वातावरणातील बदलांवर देखील परिणाम करतात आता आपण सूक्ष्म वातावरण भाग I च्या आकलनाकडे येऊ तर तिथे आपल्याला आपली कंपनी समजली आहे आता सेवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो यशस्वीपणे चालवण्यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायाची मुख्य क्षमता आणि स्पर्धात्मक फायदा समजून घ्यावा लागेल ग्राहकाला अपेक्षित उत्पादन आणि अनुभव देण्यासाठी आपल्या कंपनीकडे आवश्यक संसाधने आणि ग्राहकांच्या मालमत्तेवर प्रक्रिया करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे आपल्याला आपल्या कंपनीची अंतर्गत ताकद आणि कमकुवतपणा समजून घ्यावी लागेल तर उदाहरणार्थ जर आपण सिनेमा थिएटर चालवत असू तर आपण वितरकांकडून मोशन पिक्चर चित्रपट स्त्रोत करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे आणि पूर्व संप्रेषित वेळापत्रकानुसार चित्र प्रदर्शित करण्यासाठी थिएटर आणि प्रोजेक्टर असणे आवश्यक आहे आपल्याकडे ग्राहकांना तिकिटे विकण्याची सोय असणे आवश्यक आहे आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्याकडे खाण्यापिण्याच्या सुविधा असल्या पाहिजेत आणि वॉशरूम देखील असणे आवश्यक आहे आपल्या सेवा भागामध्ये सुखद वातावरण असणे आवश्यक आहे असे अनुभव आपल्या ग्राहकांना आनंदित करेल व संतुष्ट करेल ज्यामुळे या सुविधा आपल्या ग्राहकांना काही काळापर्यंत लक्षात राहू शकतील आणि ते याबद्दल इतरांशी चर्चा करू शकतील आता मुख्य क्षमता काय आहेत आपल्याला आपल्या कंपनीची मुख्य क्षमता समजली पाहिजे Prahalad व गॅरी हमेल यांनी 1990 मध्ये सांगितले आहे की व्यवस्थापकीय सिद्धांतामध्ये मुख्य क्षमता ही एक संकल्पना आहे बाजारपेठेतील फर्मला वेगळे करणारे अनेक संसाधने आणि कौशल्यांचे सुसंवादी संयोजन म्हणून त्याची व्याख्या केली जाऊ शकते तर येथे आपल्याकडे मोहर सेनगुप्ता आणि स्लेटर यांनी लिहिलेल्या उच्च तंत्रज्ञान आणि उत्पादन आणि सेवांचे विपणन या पुस्तकात मुख्य कार्यक्षमतेचे उदाहरण दिले आहे म्हणून येथे आपण पाहतो की लहान इंजिन ही मुख्य क्षमता आहेत जी झाडाची खोड आहे आणि झाडाची खोड ही मुख्य क्षमता आहे ते मुख्य उत्पादन आहे किंवा मुख्य क्षमतांचे भौतिक अवतार आहे ते लहान इंजिन आहे आता मुख्य उत्पादन हे नेहमी फायदे देणारे आणि वापरकर्त्याला प्राप्त होण्याशी संबंधित असणे आवश्यक आहे आता हे छोटे इंजिन या मुख्य क्षमतेची मुळे खूप मजबूत आहेत त्यांच्याकडे उत्कृष्ट आर आणि डी उत्कृष्ट उत्पादन उत्कृष्ट विपणन आणि ग्राहकांचे ज्ञान आणि उत्कृष्ट कॉर्पोरेट संस्कृती आहे आता ही घटक मुख्य क्षमता आहे जे विविध उद्योगांमध्ये उपयुक्त ठरू शकतात जसे की लहान कार तयार करणे स्नोब्लोअर करणे मोटारसायकल तयार करणे लॉन मॉव्हर्स करणे इत्यादी आता शाखा किंवा घटक मोठ्या प्रमाणावर भिन्न उत्पादन बाजारांचे प्रतिनिधित्व करतात ज्यात मुख्य क्षमतेचा वापर केला जातो तर हे छोटे इंजिन हे उत्पादन आहे किंवा मुख्य क्षमतेचे मूर्त स्वरूप आहे तर लहान इंजिनांच्या क्षेत्रामध्ये होंडा या कंपनीला संपूर्ण ज्ञान आहे हे एक मुख्य क्षमता आहे आणि हे मुख्य क्षमता त्यांना विविध बाजारपेठ उत्पादन बाजारपेठांमध्ये सेवा देण्यासाठी मदत करते मग आपण स्पर्धात्मक फायदा म्हणजे काय हे समजून घेऊया आता स्पर्धात्मक फायदा ही एक व्यावसायिक संकल्पना आहे जी गुणधर्मांचे वर्णन करते जी एखाद्या संस्थेला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्याची परवानगी देते जेव्हा मुख्य क्षमतेमध्ये खालील चार वैशिष्ट्ये असतात तेव्हा असे म्हटले जाते की त्याच्या प्रतिस्पर्ध्यांवर स्पर्धात्मक फायदा आहे ही एक मुख्य क्षमता आहे ज्यामध्ये ही 4 वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे म्हणजे ती मौल्यवान असणे आवश्यक आहे दुर्मिळ असणे आवश्यक आहे ते अतुलनीय असणे आवश्यक आहे आणि त्यास पर्याय नसणे आवश्यक आहे तर उदाहरणार्थ मॅकडोनाल्ड्समध्ये बर्गरच्या किंमती थोड्याच वेळात किंवा अगदी काही तासातच बदलण्याची मुख्य क्षमता आहे तर इथे मॅकडोनाल्ड्सचे कर्मचारी हे त्यांची उपकरणे आणि यंत्रे आहेत जी मॅकडोनाल्ड्स साठी मौल्यवान आहेत त्या दुर्मिळ आहेत इतर कंपन्यांकडे ते नाहीत आणि त्या अपरिहार्य आहेत म्हणजे त्या सहज कॉपी केल्या जाऊ शकत नाहीत आणि या मॅकडोनाल्ड्सकडून पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना मिळणाऱ्या पुरवठा सेवा आहेत पुरवठा साखळी ही मॅकडोनाल्डची मुख्य क्षमता आहे आणि हे अपर्यायी आहे की मॅकडोनाल्ड्सच्या मुख्य क्षमतेच्या जागी दुसरे कोणीही ही जागा घेऊ शकत नाही त्यामुळे मॅकडोनाल्ड्सचा इतरांपेक्षा स्पर्धात्मक फायदा आहे पुढे आपण सूक्ष्म वातावरण हा 8 वा धडा समजून घेऊया येथे आपण आपल्या ग्राहकांना समजून घेणे प्रतिस्पर्ध्यांना समजून घेणे तसेच आपल्या सहकार्यांना समजून घेणे या बद्दल माहिती घेतली या सर्व चर्चेला एकल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद तुमचा दिवस चांगला जावो